म्हणून आम्ही खोट्या मार्गांच्या संकल्पनेवर आमच्या चर्चेसह सुरू ठेवतो आणि आम्ही सर्किट नेटलिस्टमध्ये चुकीचे पथ कसे ओळखू आणि वैशिष्ट्यीकृत करू शकतो फक्त चुकीचे मार्ग आठवण्याकरता काही विशिष्ट पथांना टाईमिंग आण्यालायसिस पासून दूर ठेवणे आवश्यक आहे ज्यायोगे पथांची गंभीरता आणि तेच पुढे जाणे आवश्यक आहे आणि जे आपण टाईमिंगच्या वैशिष्ट्यांशी संबंधित सर्किट ऑप्टिमाइझ करण्याचा प्रयत्न करीत असताना अनावश्यक गणना आणि अनावश्यक प्रक्रिया टाळण्यास मदत करू शकतात आणि पॅरामीटर्स तर येथे आपण स्टॅटिक सेंसिटिझशन नावाच्या एका गोष्टीबद्दल बोलू म्हणून मी ही संकल्पना उदाहरणाच्या मदतीने स्पष्ट करते तर मी असे म्हणतो की सर्किट दिल्यास काही मार्ग स्टॅटिक सेंसिटिझशन असल्याचे म्हटले जाते जर एखादा इनपुट व्हेक्टर असेल तर त्यामुळे इनपुटपासून आऊटपुटपर्यंत कोणतेही बदल प्रोपागंट केले जाऊ शकतात म्हणजे इतर सर्व इनपुटमध्ये गेट्स पर्यंत हे मार्ग कॉन्ट्रॉलिंग न करण्याच्या मूल्यांवर सेट केले आहे आणि हे स्टॅटिक सेंसिटिझशन गेट डिलेज पासून स्वतंत्र असेल मी उदाहरणाच्या मदतीने हे स्पष्ट करते मी हे कार्य करते तर हे उदाहरण दिले आहे की हे असे आहे तर मग गेट्सना काही नाव देऊ G2 हा सर्किट जो हा जोडला गेला आहे फक्त आपण या सर्किटद्वारे जाणवले जाणारे लॉजिक फंक्शन काय आहे याची द्रुत गणना केल्यास a b हा एक NOR गेट आहे तर आऊटपुट a बार b बार होईल तेथे एक AND गेट आहे हे आउटपुट ab असेल OR गेट हा ab OR c असेल आणि हा AND गेट आहे हा AND हा a बार b बार आणि ab रद्द होईल a बार b बार c हे अंतिम आउटपुट बरोबर आहे आता आपण येथे काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत ते म्हणजे आपण या पथांचा विचार करू या आता आम्ही 2 पथांचा विचार करतो प्रथम पथ इनपुटपासून गेट G2 गेट G3 गेट G4 पर्यंत सुरू होत आहे हे अंतिम आउटपुट आहे आणि त्याच प्रकारे इनपुट b मधून देखील म्हणून आम्ही असे म्हणत आहोत की हे पथ सेन्सिबल नाहीत तर सेन्सिबल म्हणजे काय आम्हाला आठवतंय आम्ही उल्लेख करतो की जर माझ्याकडे काही वाटेवर क्रम आहे तर समजा माझ्याकडे NAND गेट आहे तर माझ्याकडे OR गेट आहे समजा मला वाटेत आणखी एक NAND गेट आहे इतर इनपुट आहेत म्हणून मला एका ओळीवरुन सिग्नल प्रोपागंट करायचा असेल तर येथूनच म्हणा या मार्गावर म्हणून मला गेट बाजूच्या इतर साधनांना नॉन कंट्रोलिंग व्हॅल्यू वापरावे लागेल या ट्रान्सिशन्स प्रमाणेच या AND गेटच्या आऊटपुट वर या जर मी OR गेटसाठी या इनपुटवर 1 ला लागू केले तर मला NAND गेट साठी 0 लावावे लागेल पुन्हा मला 1 लागू करावे लागेल हे सुनिश्चित करेल की हे ट्रान्सिशन्स प्रोपागंट होईल आणि गेटच्या आधारावर इतर इनपुट किंवा साइड इनपुट नॉन कंट्रोलिंग व्हॅल्यूज लागू करणे आवश्यक आहे जेणेकरून बदल प्रोपागंट होऊ शकेल बरोबर तर या सर्किटमध्ये आपण G2 G3 G4 मार्गे सिग्नलचा प्रोपागंट करू शकतो त्याच मार्गाने प्रयत्न करूया चला प्रयत्न करू G2 मार्गे म्हणजे मी या मार्गाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करीत आहे G2 मार्गे म्हणजे हा AND गेट आहे म्हणून मला इतर इनपुटमध्ये एक नॉन कंट्रोलिंग व्हॅल्यू 1 लावावी लागेल तर G3 मार्गे OR गेट आहे मला इतर इनपुटमध्ये 0 लावावे लागेल तर मी पुन्हा G4 मध्ये प्रवेश करते AND गेट मला येथे 1 लागू करणे आवश्यक आहे तर केवळ हे आऊटपुटवर प्रोपागंट होईल परंतु येथे अडचण अशी आहे की जर आपण फक्त तसे पाहिले तर आम्ही या साइड इनपुटमध्ये 1 लागू केल्याबरोबर ही b देखील 1 बरोबर झाली आहे याचा अर्थ असा की मला b मध्ये 1 लावावा लागेल आता हा एक NOR गेट आहे कुठल्याही इनपुटमध्ये एक 1 आऊटपुट देईल 0 परंतु आपल्याला येथे 1 आवश्यक आहे एक संघर्ष आहे आपण इतर भागांसाठी देखील तपासू शकता केवळ साइड इनपुट्समध्ये नॉन कॉन्टूरिंग व्हॅल्यूज लावून आम्ही हे पथ सेन्सिबल करू शकत नाही हे प्रत्यक्षात खरे आहे जेव्हा जेव्हा आपल्याकडे असमान इन्व्हर्जन समतेसह रीव्हर्व्हर्जंट पथ नावाचे काहीतरी असेल तेव्हा ते आपल्याला सर्किट्सबद्दल सांगतात कडून फॅन आउट्स आहेत हे पहा तेथे एक फॅन आउट कनेक्शन आहे एक G1 मार्गे G4 वर जात आहे तर दुसरा G2 G3 G4 मार्गे जात आहे आता एका मार्गावर एक इन्व्हरसिओन एक NOR आहे इतर मार्गावर कोणतेही इन्व्हरसिओन गेट नाहीत तर एका मार्गामध्ये इन्व्हरसिओन ची संख्या विचित्र आहे अन्य मार्ग ती समतल आहे ते पुन्हा गेटमध्ये विलीन होत आहेत याला असमान इन्व्हरसिओन समानतेसह रीव्हर्जंट पथ म्हटले जाते म्हणून जेव्हा जेव्हा अशी गोष्ट असते तेव्हा आपण या वैयक्तिक पथांना सेन्सिबल करू शकणार नाही तर ही एक कमतरता आहे आता इथे तू असं का बोलत आहेस आपण येथे आपला स्टॅटिक टाईमिंग आण्यालायसिस काय पहाल हे आपल्याला काय सांगेल ते की या मार्गावर कधीही सेन्सिबलता येऊ शकत नाही हा खोटा मार्ग म्हणून ओळखला जाईल आणि हे म्हणेल की हा माझा एकमेव मार्ग आहे जो हितसंबंधित आहे म्हणून माझा प्रदीर्घ डिलेज खरा आहे सर्वात लांब डिलेज खरा आहे बरोबर आहे परंतु आता समजा मी असे करतो की तेच सर्किट मी फक्त काही निविदा वापरत आहे आणि मी एक टाईम अनुकरण करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि काय घडते आहे ते पहा दोन्ही इनपुट तिसरे इनपुट 0 मिळते प्रथम 2 इनपुट 1 ते 0 वरून 0 च्या बरोबरीने जातात तर मी तुम्हाला टायमिंग डायग्राम दाखवितो तर ते तुमच्यासाठी चांगले होईल म्हणून मी फक्त टाईमिंग चिन्हांकित करीत आहे तर हे 0 च्या बरोबर t बरोबर 1 2 3 4 आणि इतके आहे तर आता इनपुट दर्शविण्यासाठी हे टाईम 1 ते 0 चे ट्रान्सिशन्स 0 च्या बरोबरीने होते तर समजा असे टाईप करा की इनपुट असेच आहे b समान आहे b टाईम देखील 1 ते 0 ट्रान्सिशन्स करते बरोबर 0 c नेहमी 0 असते समजा 0 स्टॅटिक आहे आता गृहीत डिलेज होतो असे समजू आता G1 चे आउटपुट काय असेल ते एकेक करून सांगू G1 a आणि b चा NOR आहे सुरुवातीला दोघे 1 1 मग ते 0 असेल आणि त्यानंतर दोन्ही 0 0 असतील ते एक झाले परंतु 1 डिलेज म्हणून ते एक युनिटच्या डिलेज नंतर 1 होईल येथे आणि ते 1 राहील G2 बद्दल बोला G2 आहे AND दोघेही 1 होतील आणि एकदा 0 झाल्यावर ते 0 होतील म्हणून पुन्हा 1 च्या डिलेजने G2 राहील येथे 0 होईल G3 G3 हा G2 चा OR आहे आणि c नेहमी 0 असतो तर तो G2 स्वतःच असेल परंतु 1 च्या डिलेजने म्हणजे याचा अर्थ 1 च्या डिलेजने असे होईल आणि शेवटी G4 काय होईल G4 हा G1 आणि G3 G1 आणि G3 चा AND आहे म्हणून आपण पहा हे एक क्षेत्र मिळणार आहे परंतु 1 च्या डिलेज ने तर दोघे येथे 1 मिळवत आहेत म्हणून एकाचा डिलेज झाल्यावर हे येथे येईल म्हणून ते येथे येतील हे इथपर्यंत राहील तर तुम्ही इथे पहा तर आमचा चुकीचा मार्ग कपात अल्गोरिदम सांगतो की हा चुकीचा मार्ग आहे हा खरा गंभीर मार्ग आहे सर्वात मोठा डिलेज 2 आहे परंतु आम्हाला आढळले आहे की एका विशिष्ट इनपुटसाठी असे आहे की आउटपुट केवळ टाईम नंतर स्टॅटिक होते t बरोबर 3 बरोबर तुम्हाला दिसेल की आउटपुटमध्ये एखादी चूक आहे तात्पुरते बदल कारण आऊटपुट 0 एक बार b बार c असे म्हणतात मी a0 b0 c0 म्हणत आहे तर आउटपुट शून्य असले पाहिजे परंतु त्या दरम्यान ते नियमितपणे 1 वर जाईल नंतर ते 0 वर स्टॅटिक होईल तर आउटपुट 3 च्या डिलेजनंतरच स्टॅटिक होईल आणि 2 बरोबर नाही ही गणना ही योग्य म्हणते तर आपण येथे काय म्हणत आहात ते म्हणजे आपण ज्या सेन्सिबलतेने अनुसरण करीत आहात ती सेन्सिबलता कमी करण्यास कमी करीत आहे खरा डिलेज 3 आहे परंतु तो आपल्याला 2 ची डिलेज देईल ही चुकीची अट आहे बरोबर तर काय चुकले आहे म्हणून मी एक गोष्ट चुकीची म्हणालो मी म्हणालो होतो की असमान इनव्हर्जन समतेसह एक पार्टली कंडिशन सुरू आहे जो एक कंडिशन आहे ही एक समस्या आहे परंतु कॉन्ट्रॉलिंग आणि नियंत्रण नसलेल्या मूल्यांच्या बाबतीत ज्या मुद्द्यांकडे आपण दुर्लक्ष करीत आहोत मूल्ये कॉन्ट्रॉलिंग आणि नॉन कंट्रोलिंग होत असतानाची टाईम कारण आपण पाहत असलेल्या साइड इनपुटची मूल्ये स्टॅटिक नसतात ती टाईमेत बदलत असतात म्हणून कधीकधी ती कॉन्ट्रॉलिंग असतात कधीकधी ती कॉन्ट्रॉलिंग नसतात तर असे नाही की सांख्यिकीय दृष्टिकोनातून आपण निश्चित मूल्य लागू करत आहात म्हणून कदाचित तात्पुरते ते कदाचित स्थितीत बदलतील आणि यामुळे समस्या निर्माण होईल तर येथे असे नमूद केले आहे त्याच सिग्नलचे एका टाईमिंग कॉन्ट्रॉलिंग मूल्य असू शकते आणि दुसर्या टाईमिंग कॉन्ट्रॉलिंग मूल्य असू शकत नाही तर आपण टाईमिंग सिम्युलेशन नावाची काहीतरी वापरून पाहू हे आपल्याला योग्य परिणाम देते की नाही ते पाहू टायमिंग सिम्युलेशन म्हणजे आम्ही फक्त टाईमची गणना करतो आणि सिग्नल ट्रांझिशन कधी चालू होते ते पहा म्हणून आपण पुन्हा असेच उदाहरण घेऊ आपण असे गृहित धरू की ही काही गेट्स काही बफर AND गेट AND गेट काही काल्पनिक डिलेज आहेत 2 1 4 1 1 असे समजू तर आपण असे समजू की येथे 2 इनपुट आहेत ट्रान्सिशन्स येथे चालू आहे टी 0 च्या बरोबरीचा टाईम कारण या गेट्सना डिलेज होत आहे हे ट्रान्सिशन्स 2 च्या डिलेजसह आउटपुट जाईल म्हणून हे ट्रान्सिशन्स 1 1 च्या डिलेजने 4 डिलेज 4 होईल 4 वर आता हा गेट 1 डिलेज प्रदान करीत आहे परंतु येथे आपण पहाल 1 ते वर जात आहे टाईम 2 ते कमी जात आहे तर 1 ते 2 दरम्यान दोन्ही आहेत दोन्ही उच्च आहेत म्हणून पुन्हा 1 चा डिलेज होईल म्हणून 2 आणि 3 दरम्यान एक कालावधी असेल जेथे दोन्ही उच्च असतील 1 चे आऊटपुट पहा हे सिग्नल 1 वर 4 वर जाईल परंतु 4 द्वारे ते आधीपासूनच 0 वर आहे तर आउटपुट स्टॅटिक आहे तर आपण हे लागू केल्यास टाईम अनुकरण दर्शवेल म्हणजे एक इनपुट 0 आहे इतर इनपुट देखील एक आहे तर हे मूलतः एक AND फंक्शन आहे तर आउटपुट 0 असावे आणि ते आधीपासूनच 0 आहे जेणेकरून ते चांगले असावे म्हणजे डिलेज 0 आहे परंतु आपण या प्रकरणात पहा डिलेज 0 असल्याचे दर्शवित आहे परंतु समजा मी गेट्सपैकी एकाचे डिलेज कमी करतो तर हे सांगा 4 चला ते बनवू 2 आणि पुन्हा तीच गणना करू हा भाग समान आहे तर येथे हे ट्रान्सिशन्स पूर्वीच्या टाईम 2 वर दिसेल म्हणून येथे देखील ते एक ट्रान्सिशन्स करत आहे म्हणून आता आपण जर AND केले तर ही 1s आणि 1s आच्छादित होतील तर 1 ते 3 आणि 4 दरम्यान डिलेज झाल्यावर ट्रान्सिशन्स होईल तर तुम्ही फक्त टाईम 4 नंतर पाहू शकता आउटपुट स्टॅबिलिज्ड होईल म्हणूनच या प्रकरणात आम्ही जसे डिलेज कमी करतो तशाच इनपुट व्हॅल्यूजसाठी समान इनपुट ट्रान्झिशनसाठी डिलेज 4 वर दर्शविला जाईल तर यामुळे आपल्याला एक अतिशय मनोरंजक गोष्ट देखील मिळेल कधीकधी स्टॅटिक टाईम विश्लेषक कदाचित आपल्याला वाढ दर्शवते आपण जेव्हा काही घटकांचा डिलेज कमी करत असाल तेव्हा डिलेजत त्यामुळे आपण गोष्टी वेगवान होण्याची अपेक्षा करता परंतु हे उदाहरण दर्शविते की समान इनपुट ट्रान्झिशनच्या सेटसाठी पूर्वी अक्षरशः डिलेज झाला नव्हता कारण आउटपुट 0 असते ते नेहमी शून्य असते परंतु आता फक्त टाईम 4 नंतर आउटपुट होते स्टॅबिलिज्ड ही एक समस्या आहे छान तर इथे काय चुकले आहे मी आत्ता उल्लेख केलेली ही एक गोष्ट आहे जर आम्ही काही गेट डिलेज कमी केला तर काही डिलेजdelay अंदाज वाढविणे शक्य आहे परंतु हे प्रत्यक्षात परस्पर विरोधी आहे म्हणून आम्ही अशी अपेक्षा करू की जर मी गेटचा डिलेज कमी केला तर माझ्या मार्गावरील डिलेज किंवा सर्किट डिलेज देखील कमी झाला पाहिजे परंतु येथे हे दुसर्या मार्गाने घडत आहे म्हणून माझे टाईमेचे अनुकरण त्या दृष्टीने योग्य नाही परंतु जरी मी एका गेटचा डिलेज कमी करीत असलो तरी माझे टायमिंग सिम्युलेशन डिलेज वाढत असल्याचे सांगत आहे तर हे स्वीकार्य नाही कारण प्रत्यक्ष व्यवहारात बरेच गेट डिलेज कमी होऊ शकतात कारण गेट डिलेजचे मूल्य जे आम्ही सामान्यत सिम्युलेशन मध्ये वापरतो ते वरच्या बाउंड असतात आम्ही म्हणतो की डिलेज 4 आहे म्हणजे वास्तविक 4 नाही जास्तीत जास्त डिलेज 4 आहे कारण जेव्हा आपण चिपमध्ये गेट बनावत असाल तेव्हा बनावटी मध्ये बरेच भिन्नता असू शकतात काही गेट कदाचित 3 काही गेट 2 5 काही गेट कदाचित 3 4 आपण म्हणत असलेली कमाल मर्यादा ही सर्वात वाईट प्रकरणातील डिलेज आहे बरोबर तर येथे प्रत्यक्षात आम्ही अशा काही सर्किट्सचे स्पष्टपणे विश्लेषण करीत आहोत जेथे गेट डिलेज काही वरच्या सीमेत आहे त्यामुळे ही समस्या निर्माण होते आता आम्हाला काही सिम्युलेशन आवश्यक आहे जेथे मोनोटोन स्पीडअप नावाची काही प्रॉपर्टी पूर्ण केली जावी तर मोनोटोन स्पीडअप प्रॉपर्टी म्हणजे काय हे सांगते की जर आपल्याला सर्किट C दिले गेले तर आम्ही काही गेट डिलेज कमी करून सर्किट C डॅश मिळवू शकतो आणि प्रक्रियेमध्ये डिलेज अंदाज देखील कमी केला पाहिजे किंवा कमीतकमी समान असावा वर जाऊ नये म्हणून आपण गेटवरील काही डिलेज कमी केल्यास सर्किटचा आपला एकूण डिलेज अंदाज वाढू नये ही अशी अट आहे जी नमूद केली आहे प्रॉपर्टी मध्ये एकपात्रीपणा असणे आवश्यक आहे जर ही प्रॉपर्टी समाधानी असेल तर आपण असे म्हणू शकता की आपला अल्गोरिदम नीरसपणाच्या प्रॉपर्टीचे समाधान करतो आपण पाहिले त्याप्रमाणे टाइमिंग सिम्युलेशन अर्थात या प्रॉपर्टीचे समाधान होत नाही परंतु आम्ही काही बदल करू शकतो आणि फक्त एक साधी गोष्ट पाहू शकतो मी एका उदाहरणासह स्पष्ट करीत आहे यालाच x व्हॅल्यू सिम्युलेशन म्हणतात हे टायमिंग सिम्युलेशन देखील आहे परंतु आम्ही 1 ते 0 किंवा 0 ते 1 पर्यंत सिग्नलची अचूक ट्रान्सिशन्स दर्शवित नाही आम्ही काही विशेष लॉजिक व्हॅल्यू वापरत आहोत x हा संकेत जेथे ट्रान्सिशन्स वर होत आहे याचा अर्थ असा की ही वाढणारी एज मैनास अनंत आणि टाईम 4 च्या बरोबरी कोठेही t येऊ शकते म्हणजे हा बदल मागील इतिहासामध्ये कोठेही येऊ शकतो तर आपण हे x व्हॅल्यू सिम्युलेशनचे अनुसरण केल्यास हे दर्शविले जाऊ शकते की आपण ज्या समस्येचा सामना करत आहात त्या समस्येचा आपण आता सामना करीत नाही आहोत असे म्हणूया की तुम्ही येथे 0 लागू करत आहात तुम्ही अप्पलयींग करत आहात येथे 1 म्हणा आणि आपण म्हणत आहात की पूर्वी तो x होता म्हणजे ही अट खरी होती हे ट्रान्सिशन्स भूतकाळात कोठेही घडू शकते अगदी 0 वर नाही म्हणून 2 डिलेज झाल्यावर ही 0 ला 2 वर हलविण्यात येईल ही 0 ला 1 वर हलविण्यात येईल हे 0 ला हलविण्यात येईल यात 1 डिलेज आहे जर आपण या x ची प्रॉपर्टी पाहिली तर हे 3 वर जाईल कारण 3 वाजता निश्चितच ते दोघे 0 वर आहेत 1 डिलेज नंतर आपल्याला माहित नसेल आधी दोन्ही कदाचित 1 येथे आहे म्हणूनच x आहे आणि शेवटी येथे 4 आपण 3 वर जात आहात आपण खाली जात आहात तर 4 वर निश्चितपणे आपण खाली जात आहात तर येथे तुम्ही हे सहजपणे पाहू शकता की हे नक्कल तुम्हाला सांगेल की केवळ 4 नंतरच ते स्टॅबिलिज्ड होते जेव्हा आपण असे म्हणत होता की आधीच्या आऊटपुटमध्ये तुम्हाला सतत 0 मिळेल तर जर तुम्ही x व्हॅल्यू सिम्युलेशन वापरत असाल आपल्याला या गणितामध्ये थोडी अचूकता मिळेल म्हणूनच याला टाइमड 3 मूल्यवान सिम्युलेशन म्हणून संदर्भित केले जाते जेथे 0 आणि 1 ऐवजी आपल्याकडे x नावाची अतिरिक्त स्टेट असेल ज्याचे स्पष्टीकरण आम्ही आधीच येथे पाहिले आहे याचा अर्थ असा की सिग्नल ट्रान्समिस्सीओन यापूर्वी यापूर्वी कोठेही होऊ शकते अगदी या टाईम नाही तर या सुधारणेमुळे मोनोटोन स्पीडअप प्रॉपर्टी समाधानी आहे ही चांगली गोष्ट आहे तर आता आम्ही SAT सॉल्व्हर वापरण्याच्या आधारे चुकीचा मार्ग शोधण्यासाठी किंवा ओळखण्यासाठी आणखी एक दृष्टीकोन पाहतो SAT म्हणजे समाधानकारकता सर्किट बदलण्यात समाधानीपणाची समस्या ही एक सुप्रसिद्ध समस्या आहे जिथे काही विशिष्ट स्वरूपात बुलियन फंक्शन दिल्यास उदाहरणार्थ SAT सॉल्व्हरसह काही फॉर्मचे प्रॉडक्ट इनपुट व्हेरिएबल्सचे काही संयोजन अस्तित्त्वात आहे का ते शोधण्याचा प्रयत्न करेल तुमचे दिलेले फंक्शन जे बरोबर आहे ते 1 समान असल्यास हे कार्य कोणत्या इनपुटचे संयोजन आहे हे सांगेल ते SAT सॉल्व्हरचे कार्य आहे तर SAT बेस्ड पथ विश्लेषण हे करण्याचा प्रयत्न करतो ती म्हणजे आता अशी गोष्ट आहे की SAT सॉल्व्हर हा एक सामान्य प्रकारचा एक साधन आहे याचा उपयोग विविध प्रकारच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी केला जाऊ शकतो आणि आज उपलब्ध असलेले SAT सॉल्व्हर्स मुक्तपणे उपलब्ध आहेत ते खूप वेगवान धावतात आणि ते बर्याच मोठ्या संख्येने व्हेरिएबल्स हाताळू शकतात ते हाताळू शकतात हजारो व्हेरिएबल्स मी हे असे म्हटले आहे की बुलियन फंक्शन एखाद्या स्वरूपात दिले जाते आणि एक SAT सॉल्व्हर व्हेरिएबल्सची काही व्हॅल्यूज शोधण्याचा प्रयत्न करेल ज्यासाठी f च्या बरोबर 1 तर चला आपण पाहू या की खोट्या पथ विश्लेषणाची समस्या सम अभिव्यक्तीच्या प्रॉडक्ट मध्ये कशी तयार केली जाऊ शकते आणि आपण त्यास सोडविण्यासाठी SAT सॉल्व्हर वापरू शकता तर SAT फॉर्म्युलेशन असेच होते ही सर्वात महत्वाची पायरी आहे जेव्हा जेव्हा आपण समस्येचे निराकरण करण्यासाठी SAT वापरत असाल तेव्हा आपल्याला त्यास योग्यप्रकारे नकाशा बनवावे लागेल निर्णयाची अडचण येथे आहे आम्ही हा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करीत आहोत की असे कोणतेही इनपुट वेक्टर आहेत ज्यासाठी प्रॉडक्ट केवळ कॅपिटल T च्या बरोबरी t नंतर स्टॅबिलिज्ड होईल जसे की हे असे काहीतरी आहे समजा आम्ही अशी अपेक्षा करतो की कॅपिटल T ही आमची टाईमची बजेट आहे ज्यासह सर्व काही स्टॅबिलिज्ड झाले पाहिजे आता आम्ही या SAT सॉल्व्हरला विचारत आहोत अशी काही इनपुट कॉम्बिनेशन असू शकतात ज्यांच्यासाठी डिलेज कॅपिटल T पेक्षा जास्त असू शकतो येथेच आपण समस्या दर्शवित आहात तर हे एक शक्य फॉर्म्युलेशन आहे इतर फॉर्म्युलेशन देखील असू शकतात आपण प्रयत्न करुन पहा येथे आपण काय करीत आहोत आम्ही सर्व इनपुट वेक्टर S कॅपिटल T च्या संचाचे वैशिष्ट्य दर्शविण्याचा प्रयत्न करीत आहोत जे आउटपुटला स्टॅबिलिज्ड म्हणजे पूर्वीचे t किंवा T च्या बरोबरीचे बनविते नंतर नाही म्हणून S एक संकेत आहे याचा अर्थ हे सर्व वेक्टर दर्शविते ज्यासाठी सिग्नल टाईमेत T स्टॅबिलिज्ड होतो आणि कॅपिटल S सर्व संभाव्य इनपुट वेक्टर दर्शविते ज्यासाठी आउटपुट खरे होते किंवा काहीतरी आता SAT समस्या आपण विचारत असलेला प्रश्न असा आहे की हा सेट फरक S मैनास S कॅपिटल T रिक्त आहे का हे समान असले पाहिजे तर सर्व संभाव्य चाचणी वेक्टरंसाठी जेणेकरून आपल्याकडे ही प्रॉपर्टी असावी आपले आउटपुट S मध्ये स्टॅबिलिज्ड असावे तर आपण सेट अंतर S मैनास S केल्यास हा संच रिक्त असावा म्हणून आपण एक निश्चित फरक घ्याल आणि रिक्तपणाची तपासणी करा परंतु आपण असे म्हणाल्यास हे रिक्त नाही याचा अर्थ असा नाही की हे समाधानी नाही याचा अर्थ असा की येथे एक समस्या आहे टाईम उल्लंघन आहे समजा S आणि S शी संबंधित बुलियन संबंधित फंक्शन F आणि F म्हणून संदर्भित आहेत तर आपण SAT सॉल्व्हरला दिलेली अभिव्यक्ती F आहे आणि F नाही हे प्रॉडक्ट संतुष्ट आहे कारण सेट फरक म्हणजे हे सत्य आहे आणि हे खोटे आहे हे सत्य आहे आणि हे खोटे आहे त्याचं उदाहरण देऊन वर्णन करूया येथे एक अगदी सोपी उदाहरण आपण सर्किटवर विचार करतो चला पुन्हा एकदा सर्किट करू आपल्याकडे असे एक सर्किट आहे मूलत आपल्याकडे हे आहे या आणि इनपुटवर a आणि b लागू केले जातात आणि आमच्याकडे OR गेट आहे c इथे लागू केला आहे तर आपल्याकडे AND गेट आहे हे येथे लागू केले आहे तर हे g आहे हे गेटचे डिलेज आहेत तर मी असे गृहीत धरू 1 याला कॉल करू त्याला कॉल करू e आणि त्याला कॉल करू जर आपण आऊटपुट एक्सप्रेशन्सची फक्त गणना केली तर तुमची d a बार b बार आहे हे मी आधीच अगोदर नमूद केले आहे e ab आहे c किंवा ab च्या बरोबर f आहे आणि म्हणून g बनते आणि d आणि e d आणि f चे म्हणून ते a बार b बार बनते c हे g काय आहे आता या समस्येमध्ये या उदाहरणात येथे असे गृहित धरले आहे की सर्व प्राथमिक माहिती 0 च्या बरोबरीने येत आहे तर येथे आम्ही असे गृहित धरले की सर्व प्राथमिक माहिती 0 च्या बरोबरीने पोहोचते सर्व गेट डिलेज 1 आहेत आम्ही विचारत असलेला प्रश्न आउटपुट टाईमे पेक्षा 2 पेक्षा जास्त स्टॅबिलिज्ड आहे कारण 2 ही आमची अपेक्षित अंतिम मुदत आहे तर येथे आमच्या टाईम विश्लेषकांनी आम्हाला सांगितले की डिलेज 2 असावा म्हणून आपण 2 योग्य व्यक्ती आहे की नाही ते पाहू तर आम्ही तुम्हाला या उदाहरणासहच दाखवित आहोत की SAT तयार करणे प्रत्यक्षात कसे केले जाते तर आपण ते कसे बुलियन अभिव्यक्तीमध्ये नकाशा कराल म्हणून आपण या g 1 स्वल्पविराम t समान 2 सारख्या चिन्हाचा वापर करू हे इनपुट वेक्टरचा संच दर्शविते ज्या अंतर्गत आउटपुट g मूल्य 1 पर्यंत स्टॅबिलिज्ड होते नंतर टाईम t 2 नंतर नाही आपण g 1 t बरोबर 2 पहाल तर आऊटपुट 1 असावे म्हणून जेव्हा ते 1 होईल जेव्हा हा AND गेट असेल तेव्हा d आणि f दोन्ही असावे 1 फक्त एकदाच आपल्याला आधी आवश्यक यास डिलेज 1 आहे तर हे d 1 स्वल्पविराम t बरोबर 1 आणि ते छेदन f 1 t बरोबर 1 असेल कारण टाईम 1 कमी आहे जर d 1 च्या बरोबर म्हणजे या दोन्ही नसलेल्या गेटचे दोन्ही इनपुट 0 असतील तर 0 आणि 0 म्हणजे 0 डिलेज म्हणजे पुन्हा 1 आहे आता टाईम 0 आणि b समान असेल दोन्ही एकत्रित आणि f च्या बरोबर 1 म्हणजे OR गेट आहे म्हणजे एकतर e 1 असेल किंवा c 1 असेल तर c 1 असेल किंवा e असेल तर आपण आता 0 मोजल्यास t 0 म्हणजे काय याचा अर्थ असा की 0 बरोबर 0 च्या बरोबर माझ्याकडे सर्व इनपुट येत आहेत आपण असे म्हणत आहात की a 0 आहे मी हे a म्हणून नाही असे लिहितो त्या टाईमेस 0 च्या बरोबरीने b बरोबर 0 असे लिहितो आणि इथे टाईम 0 बरोबर 0 c बरोबर 1 असेल तर ते फक्त c टाईमेत छेदन करणे t बरोबर 0 e बरोबर 1 आपण e टाईम म्हणू शकत नाही 0 बरोबर 0 ते अपरिभाषित आहे हे रिकामे आहे phi तर हे फक्त c आहे a बार b बार c चला त्यास s1 t बरोबर 2 असे समजू बरं आणि जर मी हे समजलं की अनंततेच्या बरोबरीने म्हणजेच योग्य लॉजिक फंक्शन हे आपण आधीपासूनच पाहिले आहे आणि फंक्शन लक्षात आले की ते a बार b बार c आहे म्हणून ही व्याख्या अनंताच्या बरोबरीची टीका म्हणून परिभाषित केली आहे म्हणून डिलेज मानला जात नाही तर आपण पाहतो की हे 2 समान आहेत म्हणून जर आपण हे 2 मैनास केले तर ते शून्य होईल म्हणूनच प्रारंभासाठी कोणतीही अडचण नाही पण आम्ही ऑफसेट पाहू g 0 t बरोबर 2 म्हणजे जेव्हा 0 च्या बरोबरीने म्हणजे d आणि f चे कोणीही 0 असू शकते तर d बरोबर 0 1 ला f किंवा 0 बरोबर जर f बरोबर 0 असेल तर म्हणजे दोन्ही e आणि c 0 आहेत f 0 म्हणजे दोन्ही c आणि e 0 आहेत आणि d 0 म्हणजे त्यापैकी कोणीही 1 असू शकते a 1 किंवा b 1 आहे तर a 1 आहे आपण आता लिहा याचा अर्थ एक टाईम t बरोबर 0 समान आणि एक याचा अर्थ असा की a किंवा म्हणजेच अधिक किंवा हे चिन्ह आहे b c 0 t 0 c बार छेदनबिंदू phi आहे हे 0 फक्त एक अधिक b बनते परंतु हे g 0 t अनंतासारखे आहे ची ऑफसेट आहे आधीपासून आपण गणना केली आहे a प्लस b प्लस न हो c म्हणून आपण सेट वजाबाकी घेतल्यास ती सारखी नसते तर थोडक्यात सांगायचे तर तुम्हाला हे a अधिक b म्हणून मिळाले आहे तुम्हाला हे b मिळाले आहे आपण सेट फरक घेतल्यास म्हणजे मी हे असं म्हणालो नाही तर तुम्हाला a बार b बार c मिळेल याचा अर्थ असा आहे की 0 0 0 मध्ये एक इनपुट संयोजन आहे ज्यासाठी 2 बरोबर डिलेज समाधानकारक नाही डिलेज g समान असेल तर ही पद्धत कशी कार्य करते याबद्दल अंदाजे कल्पना आहे थोडक्यात चुकीचे मार्ग जाणीव विश्लेषण महत्वाचे आहे आणि हे बरेच चांगले समजले गेले आहे बरेच व्यावहारिक अल्गोरिदम अस्तित्त्वात आहेत म्हणून आम्ही त्यापैकी काहींचा उल्लेख केला ते बरेच मोठे सर्किट्स बर्याच सहजपणे हाताळू शकतात कारण त्यांची गणना आणि गुंतागुंत इतकी जास्त नाही तर ज्या समस्यांकडे आपण पाहिले पाहिजे ते म्हणजे वाढीव विश्लेषण जर आपण सर्किटमध्ये थोडे बदल केले तर आपल्याला संपूर्ण विश्लेषण करावे लागेल किंवा आम्ही काही अचूक वाढीव विश्लेषण करू शकतो आणि हे लॉजिक ऑप्टिमायझेशन देखील आम्ही सामान्यत बरेच ऑप्टिमायझेशन करतो जेव्हा आपण ऑप्टिमायझेशन करता तेव्हा आपण तीच प्रक्रिया त्या आत समाकलित करू शकता आणि पुन्हा सखोल उप मायक्रॉन समस्यांसाठी आम्हाला क्रॉस टॉक आणि आवाजाच्या समस्येवर विचार करणे आवश्यक आहे यापैकी काही गोष्टींवर आपण नंतर चर्चा करणार आहोत यासह आम्ही या व्याख्यानाच्या शेवटी पोहोचलो आहोत